सेल कल्चर च्या व्याख्यानमालेत आपले पुन्हा एकदा स्वागत तर आपण आपल्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या आठवड्यात आहोत आणि आपलं या आठवड्यातील पाहिलं व्याख्यान या आधी झालेलं आहे आणि आज आपण दुसऱ्या व्याख्यानाला सुरुवात करतोय जर तुम्हाला आठवत असेल तर मागील व्याख्यानात आपण मायक्रोस्कोपी बद्दल बोललो होतो आपण मायक्रोस्कोपच्या अप राईट आणि इन्व्हर्टेड मांडणीच्या गरजेबद्दल आणि उद्भवणाऱ्या अडचणींबद्दल चर्चा केली होती आणि शेवटी मी आपल्याला न्यूमेरिकल ऍपर्चर बद्दल बोललो होतो ज्याचा उल्लेख लेन्स वर केलेला असतो जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वरती लक्षपूर्वक बघाल तर आपल्या लक्षात येईल समजा अश्याप्रकारे हा ऑब्जेक्टिव्ह असेल आणि याठिकाणी ग्रूव्हज असतील ज्यामुळे ऑब्जेक्टिव्ह मायक्रोस्कोप मध्ये व्यवस्थित बसेल किंवा जर आपण वरील बाजूने बघितले तर ते काहीश्या अश्या पद्ध्तीने दिसेल अगदी अश्याप्रकारे तर याठिकाणी इथे आपणास लहानश्या अक्षरात 40x किंवा 10x किंवा 20x या पद्ध्तीने लिहिलेलं दिसेल तसेच तुम्हाला अगदी छोट्याश्या अक्षरात n चे मूल्य लिहिलेले दिसेल यालाच न्युमेरिकल ऍपर्चर असे म्हणतात ह्या न्युमेरिकल ऍपर्चरच्या मूल्यावरून तुम्हाला कळेल की हे ऑब्जेक्टिव्ह काचेतून निरीक्षणासाठी योग्य आहे की प्लास्टिक मधून की अजून इतर कुठल्या पदार्थामधून आता यामधील पदार्थविज्ञानामध्ये न जाता पुढे जाऊया कारण इथे याची तितकीशी आवश्यकता नाही पण ज्यांना खरंच जाणून घ्यायची इच्छा असेल ते या न्युमेरिकल ऍपर्चर बद्दल अधिक माहिती मिळवू शकतात कारण की हा ऑब्जेक्टिव्ह मधील लेन्सच्या गुणधर्माशी संबंधित एक तपशील असून माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार प्रत्येक वेळी आपणास मोठमोठ्या मायक्रोस्कोप च्या निर्मात्यांकडून यासंबंधीची माहिती दिली जाणार नाही त्यांना फक्त आपला माल विकायचा असतो तर खूप दक्षता घ्या कारण की झेईस निकॉन आणि ऑलिम्पस सारख्या मोठ्या कंपन्यांचे ऑब्जेक्टिव्ह खूप महाग असतात जवळपास लाखाच्या घरात लक्षात घ्या मी इथे फक्त ऑब्जेक्टिव्ह च्या किमतीबद्दल बोलतोय संपूर्ण मायक्रोस्कोप बद्दल नाही एक उत्तम प्रतीचा मायक्रोस्कोप १५ ते ३० लाखांपर्यंत असू शकतो आणि अर्थात हे उत्तम प्रतीच्या मायक्रोस्कोप बद्दल आहे तुम्हाला यापेक्षा कमी किमतीचे मायक्रोस्कोप ५ लाखांपर्यंत बाजारात नक्की मिळतील ज्याने तुमचे काम भागू शकेल पण अर्थातच ते उत्तम प्रतीचे नसतील परंतु जेव्हा कधी तुम्ही मायक्रोस्कोप विकत घेण्याच्या बेतात असाल त्यावेळी आधीच योजना आखून तयार राहा ५ लाखांत सुध्द्धा असे काही नाही की जे तुम्ही मागाल तेच तुम्हाला मिळून जाईल याचे तात्पर्य म्हणजे मायक्रोस्कोप घेतांना अगदी काळजीपूर्वक आणि योग्य माहिती गोळा करून योजना आखा पुन्हा आणखी एक गोंधळ नको की जर तुमचे नमुने प्लास्टिक मध्ये असतील किंवा काचेत असतील तर तुम्हाला त्याप्रमाणे विशिष्ठ न्यूमेरिकल ऍपर्चर असलेला ऑब्जेक्टिव्ह घ्यावा लागेल किंवा दोन वेगवेगळे न्यूमेरिकल ऍपर्चर असलेले ऑब्जेक्टिव्ह घ्यावे लागतील

अगदी सुरुवातीच्या वेळेस मला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच नव्हते आणि जसे की तुम्ही समजू शकता की आपले काम कर्तव्यदक्षतेने करावेच लागते म्हणजे असे की पुढील अडचणींचा विचार न करता सर्व काही करत जाणे अगदी चुकीचे असते तर आपली योजना अगदी काटेकोरपणे आखा आणि तसे करतांना थोडा कालावधी हाताशी असू द्या त्यामुळे तुम्हाला माहिती असले पाहिजे की मी एका वर्षात हे काम करेल दोन वर्षात इतकं काम होऊन जाईल आणि तीन वर्षात माझे इतके काम संपन्न होऊन जाईल अश्या प्रकारे जर आपल्याकडे पुढील १० वर्षांच्या योजनेचा आराखडा असेल तर अगदी उत्तम आता मायक्रोस्कोप बद्दल अजून एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला मायक्रोस्कोप ला च्या गळतीचा अभ्यास केला जातो जर का आपल्या बजेट मध्ये बसत असेल तर मी आपणास फ्लुरोसन्स मायक्रोस्कोप घेण्याचा सल्ला देईन वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर एक चांगला मायक्रोस्कोप घ्या ज्याला फ्लुरोसन्स जोडणीची व्यवस्था असेल आता फ्लुरोसन्स जोडणी बद्दल पुन्हा अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या समोर येते ती म्हणजे कोणकोणत्या वेव्हलेन्थवर तुम्ही काम करणार तांबड्या आणि हिरव्या रंगांचे फ्लुरोसन्स तुम्ही सहज बघू शकाल परंतु समजा निळ्या रंगाचा फ्लुरोसन्स तुम्ही बघू शकणार नाही कारण त्यासाठी येणारे लेझर्स खूप महाग असतात तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तश्या प्रकारच्या निळ्या रंगासाठी लेझर डायोड चा विचार करावा लागेल जे की इतर तांबड्या किंवा हिरव्या रंगांसाठी च्या डायोड्स पेक्षा खूप महाग असतात तुम्ही अति तांबड्या रंगाबद्दल सुद्धा विचार करू शकता तर एकूण चार झोन्स मध्ये तुम्ही काम करू शकता निळा याला अश्याप्रकारे लिहू या हे समजण्यासाठी सोपे जाईल तर निळा त्याआधी अतिनील त्यानंतर हिरवा तांबडा आणि फार रेड अतितांबडा ह्या चार झोन्स भोवती तुम्ही तुमचे काम कराल तर माहिती घेतांना काळजी घ्या की जे तुम्ही मागाल तेच तुम्हाला मिळाले पाहिजे अश्याप्रकारे फ्लुरोसन्ट ची जोडणी एक महागडा विषय आहे तरिसुद्द्धा माझा कल फ्लुरोसन्ट जोडणीकडे राहील आणि मी तुम्हाला सुद्धा त्यासाठी तरतूद ठेवण्याचाच सल्ला देईन कारण की तो अत्यंत महत्वाचा भाग असून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्यामुळे ही संधी सोडू नका कोणत्याही प्रयोगशाळेचा आराखडा असो मग ती केमिकल बायोलॉजी लॅब असेल किंवा बायो इंजिनीरिंग सुविधा असेल किंवा टिशू इंजिनीरिंग सुविधा किंवा डेव्हलोपमेंटल बायोलॉजी सुविधा किंवा बायोमटेरियल सेल इंटरफेस फॅसिलिटी या सर्वच ठिकाणी फ्लुरोसन्ट मायक्रोस्कोप अत्यंत आवश्यक असेल तर याबद्दल जास्त विचार करू नका आणि घेऊन टाका आणि लक्षात ठेवा की जे लेझर डायोड्स तुम्हाला मिळतील त्याबद्दल जर काही अस्पष्टता असेल तर मायक्रोस्कोपी चे योग्य ते माहितीपुस्तक मिळवा आणि त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि जे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय त्याबद्दल अगदी खात्रीशीर रित्या माहिती करून घ्या आणि जे काही मी आपणास सांगत आहे यापैकी बऱ्याचशा गोष्टी आपणास प्रत्यक्ष काम करतांना येणाऱ्या अडचणींबाबत आहेत ज्या की तुम्हाला काही पुस्तकात आढळून येतील पण त्याकडे तुमचं दुर्लक्ष होण्याची जास्त शक्यता आहे आणि विक्रेता कधीच याबद्दल सांगणार नाही त्यांना फक्त आपला माल विकायचा असतो त्यामुळे ते कधीच आपल्याला असं सांगणार नाहीत की तुम्हाला भविष्यात काही प्रकारची अडचण येऊ शकेल ते काहीही करून याची खात्री करून घेतील की तुम्ही त्यांचा माल विकत घ्यावा पण जेव्हा आपल्याला अडचणी येतील तेव्हा मात्र ते तुम्हाला नक्कीच सांगतील की तुम्ही यामध्ये अजून खर्च करून काही गोष्टी जोडून घ्याव्यात तर अश्या अडचणीत पडू नका ह्या अश्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत अर्थात माझ्याकडून काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील ज्यांची आपल्याला आपल्या प्रयोगशाळेमध्ये गरज पडेल एक उपकरण जे तुम्हाला दोन्ही ठिकाणी म्हणजेच एक इथे आणि एक या इथे उपयोगी पडेल ते म्हणजे पी एच मीटर होय कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पोषकद्रव्ये किंवा बफर सिस्टिम तयार कराल तेव्हा तुम्हाला पी एच मीटर अत्यंत आवश्यक आहे एक साधारण प्रतीचे पी एच मीटर खरेदी करा आणि एका सुरक्षित कोपऱ्यात किंवा ठिकाणी जिथून तो खाली पडणार नाही अश्या ठिकाणी अगदी सुरक्षित असल्याची खात्री करून स्टॅन्ड मध्ये अडकवून ठेवा आणि खात्री करून सुनिश्चित करा की ते प्रमाणित पी एच मीटर असेल कारण पीएच मीटर्स प्रमाणित बफर्स सोबत येतात जसे की पीएच ११ पीएच ७ पीएच १० अश्याप्रकारे प्रमाणित बफर्स असतील ते अगदी व्यवस्थित बंद करून ठेवलेले असतात आणि एका विशिष्ठ ठिकाणी त्याचे मोजमाप केले जाते यानंतर बोलायचे झाले तर पीएच मीटर व्यतिरिक्त अजून एक महत्वाचे उपकरण बऱ्याचशा प्रयोगशाळांमध्ये जेव्हा मी भेट देतो तेव्हा मला दिसून येत नाही परंतु तरीही ते खूप महत्वाचे आहे ते म्हणजे ऑस्मोमीटर तर सर्वसाधारण भाषेत आपण ऑस्मोलारीटीला अश्या प्रकारे समजू समजा माझ्याकडे ही एक बाटली आहे आणि त्यात हा द्रव पदार्थ आहे ज्यामध्ये मी हिरव्या रंगाने दर्शविल्याप्रमाणे एका विशिष्ठ प्रकारचे कण आहेत या कणांमुळे एका प्रकारचा दाब निर्माण होतो यालाच जसे की आपण शिकला असाल पदार्थाची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असे म्हणतात ऑस्मोमीटर फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन प्रोसेस चा वापर करून उपयोगात आणले जाते आणि मी फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन प्रोसेस बद्दल जास्त बोलणार नाही कारण की ते कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये मोडते अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर यामुळे तुम्हाला द्रावणात उपलब्ध असलेल्या कणांचे प्रमाण कळते आणि जर आपल्या शरीरात उपलब्ध असलेल्या द्रवाबद्दल बोलायचे झाले तर त्याची ओस्मोलॅरिटी ३२० मिलीऑस्मोल एवढी असते हे पेशींच्या बाहेर असलेल्या द्रवाबद्दल झाले तर मेंदूतील द्रव पदार्थाबद्दल बोलायचे झाले तर ती १०० अंकांनी कमी म्हणजेच साधारणतः २२० मिलीऑस्मोल एवढी असते हे इतके महत्वाचे का आहे आणि हे तुम्हाला पुन्हा सांगण्याचे कष्ट मी वारंवार का घेत आहे तर मी समजावून सांगतो समजा की तुम्ही मेंदूच्या पेशींना वाढविण्यासाठी पोषकद्रव्ये तयार करत आहात बघा या चित्रामध्ये मी न्यूरॉन्स रेखाटून दाखवतो तर उदाहरणार्थ तुम्हाला हिप्पोकॅम्पल न्यूरॉन किंवा कोर्टीकल न्यूरॉन किंवा मेंदूच्या इतर भागातील पेशींचे कल्चर करायचे आहे तर या पेशी ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजेच बीबीबी ने संरंक्षित असतात आणि त्यांच्या भोवती सेरेब्रो स्पायनल फ्लुइड म्हणजेच सीएसएफ नावाचा द्रव पदार्थ पसरलेला असतो सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आणि ब्लड ब्रेन बॅरियर जर तुम्ही अश्या पेशींसाठी म्हणजेच न्यूरॉनल सेल्स साठी मेडीयम तयार करत असाल तर तुम्हाला त्याची ओस्मोलॅरिटी माहित असणे अत्यंत गरजेचे आहे तर बहुतांश न्यूरॉन्स २२० ते २३० किंवा अगदी २६० मिलिऑस्मोल पर्यंतच्या मेडीयम मध्ये सहज वाढ दाखवतात आणि हे शरीरातील इतर पेशींच्या अगदी विपरीत असते ह्या इतर पेशी रक्ताच्या प्रत्यक्ष संपर्कात असतात ज्याची ओस्मोलॅरिटी ३२० मिलिऑस्मोल इतकी असते तर बऱ्याच वेळा तुमच्या पेशी मरण पावतात विशेषतः नाजूक पेशी जसे की न्यूरॉन्स किंवा न्यूरॉन्स पासून बनलेल्या पेशी कारण तुमच्या मेडीयमची ओस्मोलॅरिटी खूप जास्त असते आणि तुम्हाला योग्य वाढ होतांना दिसत नाही उदाहरणार्थ जेव्हा आपण कुठल्या मेडीयम चा विचार करू तर आपल्या लक्षात येईल की डीएमइएम आणि एफ १२ हॅम ही सर्व वेगवेगळ्या मेडियम्स ची नावे आहेत या सर्व मेडियम्स ची ओस्मोलॅरिटी खूप जास्त असते जेव्हा यांची तुलना अगदी नजीकच्या काळात प्राध्यापक ब्रीयर आणि सौदर्न मध्ये मेडीयम चा थोडासा नमुना अगदी काळजीपूर्वक निर्जंतुकीकारणाच्या पद्धतीने घ्यावा लागेल आणि मग याची या उपकरणाच्या साह्याने चाचणी करावी लागेल तर ही अशी अत्यंत चित्तवेधक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि हे सर्व अगदी मजेशीर आहे तर अश्या प्रकारे तुम्ही नेहमी लक्ष ठेवू शकता आणि तुम्हाला हे ऑस्मोमीटर ठेवण्यासाठी एक जागा नक्कीच निश्चित करावी लागेल ठीक आहे ना तर अश्या पद्धतीने आपण काउंटर टॉप साठी ठेवलेली जागा हळू हळू व्यापत चाललो आहोत तर आता आपल्याकडे एक पीएच मीटर आणि एक ओस्मोमीटर आहे आता आपण अजून एका उपकरणाबद्दल बोलूया ज्याच्या बद्दल मी याआधी उल्लेख केला नव्हता आणि ज्याची आपणास कुठे ना कुठे नक्कीच गरज भासेल कारण जर तुम्ही साठवणूक केलेल्या सेल लाईन्स वर काम करत असाल तर तुम्हाला त्या सेल्स वापरात घेण्याआधी त्यांना थोडी उष्णता द्यावी लागेल किंवा जर तुम्ही गोठवून साठवलेले मेडीयम वापरत असाल तर त्याला वापरण्यापूर्वी थोडी उष्णता देणे आवश्यक आहे तर यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे एक छोटा वॉटर बाथ कुठेतरी याठिकाणी अर्थातच एका कोपऱ्यात असणे हा होय पुन्हा वॉटर बाथ ची जागा निश्चित करतांना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस थोडे पाणी आजूबाजूला सांडले जात असते आणि मी विसरण्याच्या आधी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे सिंक तुम्हाला याच्या अगदी जवळ एक सिंक असणे खूप आवश्यक आहे तर तुम्हाला याठिकाणी या आतमधल्या दालनात एक सिंक उभारावे लागेल एक छोटेसे सिंक जे की या वॉटर बाथ च्या अगदी जवळ असेल कारण की तुम्हाला हे वॉटर बाथ वेळोवेळी पाण्याने भरावे लागेल यामुळे तुम्हाला दुसरीकडून पाणी घेऊन येण्याची आणि वॉटर बाथ मध्ये ओतण्याची गरज पडणार नाही किंवा तुमच्याकडे वॉटर बाथ ठेवण्यासाठी अजून एक पर्याय आहे इथे याठिकाणी बाहेर याची तुम्हाला गरज पडेल तर तुम्हाला कश्या प्रकारचे वॉटर बाथ हवे आहे आणि ते कुठे ठेवायचे आहे याबद्दल विचार करुन ठेवा कारण आपल्याला याची आवश्यकता पडेल आणि तुम्हाला वॉटर बाथ सोबतच त्याला लागूनच सिंक ची व्यवस्था करावी लागेल अश्याप्रकारे तुम्हाला इतरत्र पाणी सांडणार नाही या गोष्टीची खात्रीपूर्वक सोय करून ठेवावी लागेल आणि याबरोबरच आतमध्ये अजून एक सिंक बसवून घेणे फायद्याचेच ठरेल कारण तुम्ही आतील दालनामध्ये काम करून बाहेरच्या दालनात येण्याआधी हात धुवून मग बाहेर येणार किंवा बाहेरच्या दालनातून आत जाताना आणि कामाला सुरुवात करण्याआधी हात धुवाल किंवा जर तुम्हाला कमी सिंक ठेवायचे असतील तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता ह्या गोष्टी तुमच्याकडे किती जागा आहे यावर अवलंबून आहेत आणि हे थोडेसे कठीण आहे तर जे काही आपणास हवे आहे त्याचा सर्वार्थाने विचार करून ठेवा एक गोष्ट मात्र निश्चित की आपल्याला एक वॉटर बाथ लागेलच आणि यात काही शंकाच उरत नाही तर अश्याप्रकारे आपण एक तर एकच वॉटर बाथ घेऊन इथे या ठिकाणी बाहेर ठेऊ शकता इथे या ठिकाणी वॉटर बाथ ठेवावा किंवा तुम्ही वॉटर बाथ या ठिकाणी ठेवाल पण या परिस्थितीमध्ये आपल्याला अश्या प्रकारे मागे पुढे ये जा करावी लागेल आणि अजून एक गोष्ट मी सांगायची विसरलो की ज्यावेळेस तुम्ही एक कॅमेरा घेण्याचा विचार करत असतांना गोंधळला असाल तर चांगला कॅमेरा तयार करणाऱ्या कंपन्यांचा विचार करतांना झेस निकॉन या नावांचा विचार करायला तुम्हाला आवडेल तुम्ही ऑलिम्पस चा सुद्धा विचार करू शकता पण अर्थातच या सर्व गोष्टी तुमच्या बजेट वर अवलंबून असतील आणि यावर तुम्ही किती महागडा कॅमेरा घेऊ शकता याचा विचार करता येईल आणि अजून एक गोष्ट तुम्हाला कॅमेरा तुमच्या मायक्रोस्कोप वर लावायचा आहे का पुन्हा एकदा माझ्या दूरदृष्टीचानुसार मी आपणास अश्या प्रकारचा कॅमेरा मायक्रोस्कोप ला लावण्याचा सल्ला देईन हे खूप उपयोगी पडते कारण याचा वापर करून तुम्ही चित्रीकरण करू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला अतिशय आकर्षक असे फ्लुरोसन्ट छायाचित्र हवे असेल किंवा तुम्ही नंतर एखाद्या वेळेस कोनफोकल मायक्रोस्कोपी किंवा तत्सम काही करत असाल परंतु तुम्हाला त्याचे छायाचित्र हवे असेल किंवा तुमच्या पेशी एखाद्या फ्लुरोसन्ट नॅनोमटेरियलच्या किंवा दुसऱ्या प्रकारच्या मटेरियलच्या संपर्कात येत असतील आणि त्याचे छायाचित्र घ्यायचे असेल तर अश्या कामासाठी एक कॅमेरा घेणे ही खूप चांगली योजना आहे आणि त्यासोबतच कुठल्या कंपनीचा कॅमेरा घ्यायचा आहे याचा सुद्धा विचार करून ठेवावा लागेल कॅमेरा बसवून घेताना त्याच्या रेसोलुशन बद्दल माहिती घ्यायला हवी तर काही कंपन्या आहेत जसे की हमामातशू ज्या अगदी चांगल्या प्रतीचा कॅमेरा विकतात परंतु ज्या क्षणी तुम्ही कॅमेरा बसवाल त्याचवेळी तुम्हाला छायाचित्रीकरणासाठी त्यासोबत एक मॉनिटर घ्यावा लागेल तर तुम्हाला तुमच्या मायक्रोस्कोप सोबत संगणकाचा संच घ्यावा लागेल आणि याबरोबर विक्रेता तुम्हाला त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर पुरवेल आणि याबरोबर तुम्हाला इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर सुद्धा घ्यावे लागेल तर आपण बघतच आहात की कशा प्रकारे आपलं बजेट वाढत चाललंय ते आणि मी तुम्हाला सांगत आहे की ह्या किमान गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एका चांगल्या स्पर्धेसाठी किंवा एक चांगले काम करण्यासाठी खूप आवश्यक आहेत आणि म्हणूनच अगदी सुरुवातीपासून जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेच्या उभारणीची प्रक्रिया सुरु करत असाल तेव्हापासून दोनदा स्वतः विचार करा किंवा तुमच्या ज्या सहकाऱ्यांना याबद्दल माहिती असेल त्यांच्याशी चर्चा करा आणि यामधील तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण हे खूप आवश्यक आहे याचा सर्वार्थाने विचार करणे खूप गरजेचे आहे आता मी येथे थांबेन आणि यापुढील व्याख्यानात अजून काही माहिती सांगेन अश्या प्रकारे आपणास अजून चांगली प्रयोगशाळा उभारण्यास मदत होईल तर आज जे काही आपण शिकलो त्याची थोडक्यात उजळणी करूया आपण ऑब्जेक्टिव्ह बद्दलच्या काही मूलभूत माहितीबद्दल चर्चा केली त्यानंतर आपण ओस्मोमीटर च्या महत्वाबद्दल बोललो आपण पीएच मीटरच्या आवश्यकतेबद्दल बोललो तसेच वॉटर बाथ जे की तिथे असलेच पाहिजे त्याबद्दल बोललो आणि सर्वात शेवटी मायक्रोस्कोपच्या मूलभूत मांडणीसोबत कॅमेऱ्याच्या जोडणीबद्दल बोललो तसेच मॉनिटरची उपयोगिता आणि इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर बद्दल मी आपणास सांगितले जे की अंशतः तुम्हाला मायक्रोस्कोप चे निर्माते पुरवतील आणि उर्वरित कामांसाठी तुमच्याकडे फोटोशॉप किंवा इतर सॉफ्टवेअर्स ची गरज पडेल ज्यामुळे तुम्हाला छायाचित्र पाठविणे आणि आपल्या प्रयोशाळेतील सुविधांचे चलचित्र बनविणे सोयीस्कर होईल